मोठ्या कॅपेसिटर साठी हे निर्णायक इक्विवैलन्ट सर्किट आहे आणि या मूळ ऍम्प्लिफायर ला कॉमन सोर्स ऍम्प्लिफायर म्हणून ओळखले जाते कारण MOS ट्रान्झिस्टर मध्ये गेट सोर्स आणि ड्रेन आहे आणि इनपुट या दोन पॉईंट्स दरम्यान अप्लाय केले आहे या दोघांच्या दरम्यान हा Vs दिसून येईल किंवा त्याचा काही भाग दिसेल तर गेट सोर्स वर इनपुट अप्लाय केल्या जाईल आणि ड्रेन आणि सोर्स टर्मिनल दरम्यान आउटपुट घेतले जाईल हे दिले असल्यामुळे सोर्स टर्मिनल इनपुट आणि आउटपुट मध्ये सारखेच आहे म्हणूनच याला कॉमन सोर्स ऍम्प्लिफायर म्हणतात आणि हा एम्पलीफायरचा अगदी मूलभूत प्रकार आहे जो आपण MOS ट्रान्झिस्टरद्वारे तयार करू शकता आता याचे विश्लेषण करूया हे म्हणजे एक कॉमन सोर्स ऍम्प्लिफायर आहे त्यामुळे हे अगदी सोपे आहे आणि आपल्याकडे येथे काय आहे तर आपल्याकडे VSआणि RSआहेत आणि हे सर्व काही एकाच रेझिस्टरद्वारे बदलले जाऊ शकते जे R1आणि R2यांचे पैरलेल कॉम्बिनेशन आहे आणि आपण पाहू शकतो की हे दोन रेझिस्टर व्होल्टेज डिव्हायडर तयार करतात जे सोर्स VS द्वारे ऑपरेट होते तर येथे व्होल्टेज जेVGS आहे ते VS गुणिले R1आणि R2यांचे पैरलेल कॉम्बिनेशन भागिले R1आणि R2यांचे पैरलेल कॉम्बिनेशन प्लस RSअसे आहे इतके सोपे आहे आणि जर R1आणि R2यांचे पैरलेल कॉम्बिनेशन हे RS तुलनेत बरेच जास्त असेल तर जवळपास हे VS एवढे आहे आणि ही कंडिशन पूर्ण करण्यासाठी तुम्हाला हे माहित आहे की R1आणि R2 हे दोन्ही RS पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे तर हे लक्षात ठेवा की R1आणि R2 हे तिथे ट्रान्झिस्टर च्या बायसिंग साठी आहेत ट्रान्झिस्टर च्या गेट बायसिंग साठी आहेत आणि त्यांचा सर्किटवर देखील काही परिणाम होतो अप्लाय केलेले वास्तविक गेट सोर्स व्होल्टेज इनपुट व्होल्टेज VS पेक्षा कमी आहे परंतु आपण R1आणि R2खूप मोठे करून परिस्थितीचे निराकरण करू शकता आणि सुदैवाने आपण हे करू शकतो कारण R1आणि R2 हे या सप्लाय साठी व्होल्टेज डिव्हायडर बनवतात आणि ते ट्रांझिस्टर च्या गेट ला सप्लाय करते आता जर गेटने काही करंट घेतला तर येथे व्होल्टेज बदलेल लक्षात ठेवा की व्होल्टेज डिव्हायडर मुळे येथे ओपन सर्किट व्होल्टेज हे VDD गुणिले R1 भागिले R1प्लस R2असे आहे परंतु जर त्यातून काही करंट घेतला तर व्होल्टेज वेगळे असेल तर तुम्ही स्वत साठी सर्किटचे विश्लेषण करू शकता आणि त्यानंतर बघा कृपया याचे विश्लेषण करण्यासाठी सुपरपोजिशन चा वापर करा आणि हे तसे आहे असे स्वतःला पटवून द्या तुम्हाला येथे ओपन सर्किट व्होल्टेज माहित आहे ते VDD गुणिले R2भागिले R1प्लस R2असे आहे आता तुम्ही अशी कल्पना करा की येथे करंट I gate आहे गेट करंट इथे या पासून घेतला होता हे व्होल्टेज काय असेल तर कृपया तुम्ही हे कॅल्कुलेट करा आणि स्वतः पहा की ते बदलते पण या बाबतीत IG झिरो आहे कोणताही करंट घेतल्या जात नाही म्हणूनR1आणि R2च्या व्हॅल्यू ची पर्वा न करता हे व्होल्टेज अजिबात बदलणार नाही तुम्हाला असे दिसेल की जर तेथे गेट करंट असेल तर आपण R1 R2 अनियंत्रितपणे मोठे करू शकत नाही परंतु आता इथे आपण हे करू शकतो अशा प्रकारे R1आणि R2 या दोन रजिस्टर्स चा सर्किटवर काही परिणाम झाला असला तरी R1आणि R2ला खूप मोठे करून तुम्ही त्या प्रभावाकडे दुर्लक्ष करू शकता आणि R1आणि R2 खूप मोठे बनवण्यात इतर कोणतीही धोका नाही हे सर्व या इनपुट साईड साठी आहे तर सध्या येथे करंट काय आहे तर तो gm गुणिले या व्होल्टेज एवढा आहे मी असे गृहित धरतो की आपण आधीच ह्या परिस्थितीचे समाधान शोधले आहे म्हणून येथे हे व्होल्टेज अंदाजे VS च्या बरोबरीचे आहे तर येथे हे व्होल्टेज gmVS आहे येथे हा करंट gmVS आहे याच्या अक्रॉस व्होल्टेज काय आहे तर हा करंट RDआणि RLच्या पैरलेल कॉम्बिनेशन मध्ये जाते म्हणून या पोलैरिटी साठी व्होल्टेज gmगुणिले RDआणि RLचे पैरलेल कॉम्बिनेशन गुणिले VS असे दिले जाते तर तुम्ही पाहु शकता की मला मुळतः gmRLVS हा गेन हवा होता हाच माझा हेतू होता आता हा RDया RLला पैरलेल आहे आणि आपल्याला हे माहित आहे की पैरलेल कॉम्बिनेशन RL पेक्षा लहानच असणार आहे तर मूळ गेन च्या तुलनेत ही वाढ कमी प्रमाणात होणार आहे म्हणजे या RD मुळे गेन कमी होणार आहे हे R1आणि R2चे पैरलेल कॉम्बिनेशन देखील गेन कमी करते कारण हा रेशो वन पेक्षा लहान आहे परंतु तुम्ही हे RS च्या पेक्षा खूप मोठे बनवू शकता आणि त्या समस्येवर लक्ष देऊ शकता येथे देखील आपण RD ला खूपच मोठे केले तर RDपैरलेल RLअंदाजे RLच्या बरोबरीत असेल आणि आपल्याला पूर्वीसारखाच गेन मिळतो दुसर्या शब्दांत सांगायचे तर हा करंट दोन रजिस्टर च्या पैरलेल कॉम्बिनेशन मध्ये जातो जर RDहा RLपेक्षा खूपच मोठा असेल तर करंट पैकी बहुतेक करंट हा RLमध्ये जाईल ही युक्ती आहे या RDमधून कोणतीही करंट फ्लो होणार नाही परंतु आपण जर RD खूपच मोठा बनविला तर काय होईल तर आपण संपूर्ण सर्किटवर परत जाऊ येथे आपण ऑपरेटिंग पॉईंट चे कॅल्क्युलेशन करत आहोत याच्या अक्रॉस चे व्होल्टेज आपल्याला माहित आहे तर ते काय आहे आता असे समजू की ट्रान्झिस्टर सैच्यूरेशन रिजन मध्ये आहे म्हणून त्यात 200 मायक्रो ऐम्पीअर्स चा करंट आहे सामान्यत हा करंट म्हणजे ID0आहे आणि ऑपरेटिंग पॉईंटच्या स्थितीत ID0 हा RD तून जाईल तर याच्या अक्रॉस व्होल्टेज ड्रॉप ID0RD आहे आणि ट्रान्झिस्टरVDSच्या अक्रॉस व्होल्टेज ड्रॉप ऑपरेटिंग पॉईंट VDS म्हणजे VDD ID0RDआहे आता आपण पाहू शकतो की काय होईल जर VDS फिक्स असेल सप्लाय होल्टेज फिक्स असेल यानंतर जर आपण RD वाढवत गेलो तर हा VDS कमी होत जाईल ऑपरेटिंग पॉईंट VDS कमी होत जाईल आणि आपल्याला माहित आहे की ट्रांजिस्टर सैच्यूरेशन मध्ये असण्यासाठी VDS हा VGS Vtअसणे आवश्यक आहे तर फिक्स VDDसाठी वाढणारा RD ट्रान्झिस्टर ला ट्रायोड रिजन मध्ये आणतो वैकल्पिकरित्या तुम्ही जर VDS फिक्स ठेवू इच्छित असाल आपण असे म्हणू की आपल्याला VDS फिक्स ठेवायचा आहे आपण ठरवले की आपल्याला काही विशिष्ट VDS घ्यायचा आहे आणि तुम्हाला तो फिक्स ठेवायचा आहे तर वाढत्या RD सोबत सप्लाय व्होल्टेज VDD मध्ये वाढ आवश्यक आहे कारण VDD हाVGS ID0RD असणे आवश्यक आहे म्हणूनच या कारणांमुळे ड्रेन बायस रेझिस्टर RDअनिश्चित पणे वाढवता येणार नाही कारण आपल्याकडे अमर्यादित सप्लाय व्होल्टेज नाही आपल्याला बॅटरीने पुरवलेले सप्लाय व्होल्टेज च वापरावे लागते तर आपण RD अमर्याद वाढवू शकत नाही याचा अर्थ असा की आपल्याला गेन च्या या कपाती सोबत कार्य करावे लागेल या भागात या मुळे गेन मध्ये होणारी घट सोडवणे सोपे आहे यामुळे गेन मध्ये होणारी घट सोडवणे सोपे नाही तर या अशा व्यावहारिक गोष्टी घडतं आहेत ज्यासाठी आपल्याला ट्रान्झिस्टर मध्ये योग्य ऑपरेटिंग पॉईंट सेटअप करावा लागेल आपल्याला R1 R2 आणि RD ची देखील आवश्यकता आहे आणि एम्प्लीफायरच्या ऑपरेशनवर त्यांचा असा परिणाम होतो की ते गेन कमी करतात जोपर्यंत गेट बायस रेसिस्टर्सचा संबंध आहे आपण त्यांना खूप मोठे बनवू शकता आणि हा प्रभाव कमी करू शकता आणि जोपर्यंत ड्रेन बायस रेझिस्टरचा प्रश्न आहे आपण याचे फार सहजपणे निराकरण करू शकत नाही कारण यासाठी सप्लाय व्होल्टेज वाढविणे आवश्यक आहे अन्यथा ट्रांझिस्टर ट्रॉईड रिजन मध्ये जाईन म्हणूनच ते इतके सोपे नाही जेव्हा आपल्याकडे हा प्रोटोटाइप कॉमन सोर्स ऍम्प्लिफायर असतो तेव्हा आपल्याला या त्रुटि सोबत कार्य करावे लागते आणि हा RD ची सामान्यत RLबरोबर तुलना केली जाईल जेणेकरून गेन मध्ये काही कपात होईल याचा योग्य अर्थ आहे आहे की जर आपल्याला अमुक गेन मिळवायचे असेल तर डिझाइन करतानाRDला देखील लक्षात घ्यावे लागेल तर सर्व तपशीलांसह हा कॉमन सोर्स ऍम्प्लिफायर चा सारांश आहे म्हणूनच एखाद्या नवीन सर्किट साठी त्याच्या विश्लेषणाची सुरुवात करताना त्यामध्ये येणाऱ्या सर्व व्यावहारिक अडचणी बाबत देखील आपल्या एक चांगली कल्पना मिळते जरी आपली कार्यक्षमता ही स्मॉल सिग्नल इन्क्रिमेंटल कार्यक्षमता आहे आणि आपल्याला gmRL गेन हवा आहे कारण बायसिंग कम्पोनन्ट मुळे गेन काही प्रमाणात कमी असू शकतो किंवा वेगवेगळ्या सर्किटमध्ये त्याचा काही परिणाम होऊ शकतो या सर्वांचे विश्लेषण केले पाहिजे